नमस्कार आता आपण सतराव्या लेक्चर मध्ये आहोत आणि आज आपण मल्टिप्लेक्सर च्या दुसऱ्या भागाबद्दल चर्चा करू मागच्या क्लासमध्ये आपण मल्टिप्लेक्सरची मूळ संकल्पना पाहिली आणि आजच्या क्लासमध्ये आपण मल्टिप्लेक्सर मल्टिप्लेक्सिंग ऑपरेशन साठी वापरलेले काही प्रॅक्टिकल इंटिग्रेटेड सर्किट पाहू आणि ते कसे विकसित करतात आणि ते कसे काम करतात ते पाहू तर आजच्या क्लास मध्ये मुख्यतः मल्टिप्लेक्सर प्रॅक्टिकल मध्ये वापरण्यासाठी तसेच काही प्रोजेक्ट मध्ये किंवा तुम्ही ठरवलेल्या डिझाईन अक्टिविटी साठी आणि त्याच्या हार्डवेअर इम्पलेमेंटेशन साठी कसे वापरता येईल ते पाहू तर पहिल्या स्लाईडमध्ये आपण IC 74153 बद्दल चर्चा करू या IC मध्ये 4 to 1 मल्टिप्लेक्सर तुम्ही पाहू शकतात 4 to 1या मल्टिप्लेक्सरची मूळ संकल्पना आपण मागच्या क्लासमध्ये आधीच पाहिली आहे पण जेव्हा आपल्याला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायचे आहे तेव्हा या IC मध्ये इथे तुम्ही 16 पिन ह्या 1 ते 8 आहेत आणि या 9 ते 16 आहेत आणि हे सर्किट इथे दाखवले आहे या सर्किटमध्ये तुम्ही सगळे इनपुट आणि इतर गोष्टी पहा तुम्ही इथे पाहू शकतात की हे एक 4 to 1 मल्टिप्लेक्सर इथे आहे आणि हे अजून एक 4 to 1 मल्टिप्लेक्सर इथे आहे त्याच बरोबर तुम्ही ही काही जास्तीचे इनपुट पाहू शकतात त्याची आपण नंतर चर्चा करू इथे हे अजून दुसरे 4 to 1 मल्टिप्लेक्स सर इथे दिसत आहे म्हणजेच इथे दोन 4 to 1मल्टिप्लेक्सर आहेत दुसरी गोष्ट तुम्ही इथे पाहू शकतात की सिलेक्ट इनपुट B आणि A हे दोन्ही मल्टिप्लेक्सर साठी कॉमन आहे तसेच तिसरी गोष्ट पाहू शकतात की प्रत्येक मल्टीप्लेक्सरला दोन वेगवेगळे इनपुट आहेत एक स्ट्रोब G1 आणि दुसरे स्ट्रोब G2 तर हे G1 इथे जोडलेले तुम्ही पाहू शकतात आणि ते इथे जोडलेले नाही तसेच G2 या चार ला जोडलेला आहे स्ट्रोब चा पार्ट स्वतंत्र आहे हा स्ट्रोब G1 फक्त ह्या 4 to 1 मल्टिप्लेक्सर वर परिणाम करते आणि हा स्ट्रोब G2 या खालच्या 4 to 1 मल्टिप्लेक्सर वर परिणाम करते असे आपण म्हणू शकतो आता आपण हे सर्किट खरोखर या इंटिग्रेटेड चीपच्या फॉर्ममध्ये कसे काम करते ते पाहू तर इंटिग्रेटेड सर्किट कसे काम करते ते पाहू जेव्हा स्ट्रोब हाय म्हणजे 1 असेल पण इथे इन्व्हर्टर लावला आहे म्हणजेच नोट नोट ऑपरेशन होते आणि त्यामुळे हे आउटपुट 0 आहे जर स्ट्रोब 1 आहे तर आउटपुट 0 येते आणि जर हे सर्व अँड गेट साठी 0 असेल तर प्रत्येकाचे आउटपुट 0 येईल आणि शेवटचे आउटपुट Y1 काय असेल तर हे 0 असे असेल तेव्हा हे कोणत्याही A आणि B च्या व्हॅल्यू साठी तसेच कोणत्याही डाटा इनपुट च्या व्हॅल्यू साठी आउटपुट फक्त 0 असे असेल तर इथे तुम्ही पाहिले की जेव्हा स्ट्रोब 1 आहे तेव्हा आउटपुट X X ची परवा न करता 0 येते आणि हेच खालच्या मल्टीप्लेक्सरसाठीपण घडते जर इथला हा स्ट्रोब 1 असेल तर हे आउटपुट पण 0 येते हे सारखेच आहे आणि म्हणूनच मल्टीप्लेक्सर च्या सामान्य ऑपरेशन साठी हा स्ट्रोब 0 असला पाहिजे तेव्हा हे 1 होईल आणि ऑपरेशन इतर इनपुट सोबत होईल आपण एक उदाहरण पाहू इथे सिलेक्ट इनपुट 0 0 आहेत तेव्हा हे 1 आहे आणि हे 1 आहे हे 1 इथे अँड गेटला जोडले आहे आणि हे 1 ह्या अँड गेटला जात आहेrefer time 0450 मी तुम्हाला लाईन दाखविली आहे तर हे इथे दुसरे इनपुट आहे तेव्हा आता हे तीन इनपुट 1 आहेत त्यामुळे ह्या अँड गेटचे आउटपुट हे 1 C 0 म्हणजे च डाटा इनपुट आहे इथे 1 म्हणजे पहिला ब्लॉक मध्ये C 0 हे D 0 सोबत समतुल्य आहे हे आपण पण मागील क्लासमध्ये पाहिले तेव्हा हे डेटा इनपुट आहे म्हणजे तुम्हाला इथे 1 C 0 असे मिळते आणि तुम्ही इतर सर्व अँड गेट साठी सुद्धा पाहू शकतात अशाप्रकारे हे सिलेक्ट इनपुट इथे अशाप्रकारे जोडले आहे की यांच्यातील एक 0 असणार आहे यांच्यातील एक 0 म्हणजे कोणत्याही डाटा इनपुट साठी हे सर्व 0 असतील आणि इथे आता आउटपुट 1C असे येईल तर जेव्हा हे 0 आणि हे दोन 0 0 आहेत तेव्हा इथे आउटपुट C 0 म्हणजेच खाली सुद्धा आपल्याला तेच आउटपुट मिळते जेव्हा हे 0 1 असे असेल तेव्हा हे C 1 जेव्हा हे 1 0 तेव्हा हे C 2 आणि हे C3 आणि हेच मल्टिप्लेक्ससिंग ऑपरेशन आहे इथे अजून एक गोष्ट आहे जी आपण मागच्या क्लासमध्ये चर्चा केली होती तर हे स्ट्रोब आपण एनेबल सारखे कंट्रोल इनपुट म्हणू शकतो का कारण जेव्हा स्ट्रोब 1 आहे तेव्हा मल्टिप्लेक्सर काम करत नाही आणि जेव्हा स्ट्रोब 0 आहे तेव्हा सामान्य मल्टिप्लेक्स सिंगचे ऑपरेशन होते आणि आपल्याकडे हे संबंधित इक्वेशन इथे आहे Y E' A' C0 B' C1 B C2 B A C3 इथे तुम्ही पाहू शकतात जर E 0 E स्ट्रोब एनेबल आहे म्हणजेच जर E 0 तर E' 1 आणि सामान्य मल्टिप्लेक्सरर्चे इक्वेशन मिळते आणि जर E' 0 तेव्हा सर्वच 0 होते आता कळले असेल इथे घाबरण्यासारखे काही नाही हे सर्किट दोन 4 to 1 मल्टिप्लेक्सर चे जास्तीच्या एनेबल इनपुट सोबत चे आहे हे एनेबल इनपुट प्रत्येक अँड गेटला जाते आणि आणि त्यांचे ऑपरेशन सुरु करते म्हणजेच काही विशिष्ट व्हॅल्यू साठीआणि इतर काही व्हॅल्यू साठी हे लॉजिक 0 राहून सामान्य मल्टिप्लेक्ससिंग ऑपरेशन करते तर आता हे कळले असेल आता आपण मल्टिप्लेक्सर चे दुसरे उदाहरण पाहू जिथे इन्व्हर्र्तेड आउटपुट मिळते आतापर्यंत आपण पाहिले की आउटपुट हे जसे इनपुट आहे तसेच देते तर I D0 D1 आणि असेच पुढे आहे इथे हे IC 74150 चे सर्किट आहे हे 16 to 1 मल्टिप्लेक्सर आहे इथेसुद्धा एक स्ट्रोब इनपुट आहे आता आपल्याला स्ट्रोब काय आहे ते कळले आहे तर जेव्हा स्ट्रोब 1 आहे तेव्हा इथे सिलेक्ट इनपुट काय आहे याचा विचार न करता आउटपुट हाय येते आउटपुट 1 का इथे तुम्हाला दिसते आहे की हा अँड गेट आणि हा और गेट आणि त्यानंतर इन्व्हर्टर आहे आपण आधीच्या उदाहरणांमध्ये हे पाहिले की जर स्ट्रोब 1 असेल तर हे 0 होते आणि हे सर्व पण 0 होतात आणि त्यामुळे आपल्याला आउटपुट 0 मिळते पण इथे हे इन्व्हर्टर इथे असल्यामुळे आउटपुट 1 येते तर जेव्हा स्ट्रोब किंवा एनेबल हे लो असेल तेव्हाच सामान्य मल्टिप्लेक्सर ऑपरेशन होईल तेव्हा 0 0 0 0 हे सर्व झिरो असेल असेल तर E0 आऊटपुटला जाते म्हणून Y E0 जर इथे हा बबल राहिला नसता तर पण इथे हा इन्व्हर्टर आहे आणि त्यामुळे Y E0'असे येते त्याचप्रमाणे इतर केसेस साठी E1' E2' E3' असे येईल आधीच्या उदाहरणांमध्ये आपण D0 D1 असे डाटा इनपुट घेतले होते आणि आधीच्या आय सी चीप मध्ये ते आपण ते C0 असे वापरले होते इथे हे या मॅन्युफॅक्चरर ने डेटा शीट मध्ये ते EI E0 E1 E2 असे दर्शवले आहे आहेत पण अर्थ तसा सारखाच आहे तेव्हा इथे आपल्याला त्यासंबंधित असे इक्वेशन मिळते ते आधी स्ट्रोब असतांना पाहिल्याप्रमाणे आहे पण इथे इन्व्हर्टर असल्यामुळे हे पूर्ण इक्वेशन शेवटी इन्व्हर्ट घ्यावे लागते तर Y E' D0 E' ABCD' D14 E' ABCD D15' हे आपले इक्वेशन आणि आणि त्या संबंधित चे लॉजिक सर्किट दाखवले आहे आता आपण या ट्रूथ टेबल चे रियलायझेशन मल्टिप्लेक्सर वापरून पाहू आपण आधीच मागील क्लासमध्ये हे शानॉन एक्सपान्शन थेरम Shanon's expansion theorem वापरून शक्य आहे हे पाहिले आपण आता काही प्रॅक्टिकल आइ सी पाहत आहोत तेव्हा त्याचे रियलायझेशन पाहू तर या केस मध्ये आपण 4 to 1 मल्टिप्लेक्सरची IC 74153 पाहत आहोत आपण स्ट्रोब इनपुट सोबत कसे बदल होतात ते पाहिले तर हे आपले Y E' A' C0 B' C1 B C2 B C3 इक्वेशन आहे जे आपल्यालाला अशा प्रकारच्या ट्रूथ टेबल मध्ये रियलायझ करायचे आहे तर या ट्रूथ टेबल मध्ये जेव्हा F 0 0 0 F 01 1 F10 1 आणि F10 1 असे आहे आणि हे त्यासंबंधीचे लॉजिक इक्वेशन आहे Y E' C0 B' C1 B A' C2 B C3 तर आपण हे सर्व मिनटर्म च्या रूपात लिहू म्हणजे ते इक्वेशन Y B' 0 B' 1 B A' 1 B A 0 असे होईल तर हे आता मल्टिप्लेक्सरच्या इक्वेशन सारखे म्हणजेच D0 0 D1 1 D2 1 आणि D3 0 असेल दिसत आहे हो की नाही आता 74153 साठी हे आपले C0 C1 C2 C3 आहेत इथे C0 0 C1 1 C2 1 आणि C3 0 असे मिळत आहे आता आपल्याला काय करायचे आहे आपण पण या IC 74153 चा फक्त अर्धा भाग म्हणजे वरचा किंवा खालचा भाग घेऊया इथे B आणि A हे इनपुट जोडलेले आहे आपण E 0 किंवा स्ट्रोब 0 असे घेऊ जर आपण वरचा अर्धा भाग घेत असू तर स्ट्रोब G1 0 घेऊ आणि त्यासंबंधित संबंधित 1C0 1C1 1C2 1C3 हे 0 1 1 0 असे ठेऊ आपण हे आउटपुट Y पहिल्या भागावरून घेतले आहे आणि आणि हा ट्रूथ टेबल अशाप्रकारे रियलायझ केला आहे हे आपण 2 व्हेरिएबलच्या रियलायझेशन साठी पाहिले आता 3 व्हेरिएबल च्या रियलायझेशन साठी आपण 8 to 1 मल्टिप्लेक्सरची IC 74151 पाहू तर इथे 8 to 1 मल्टिप्लेक्सरला आधीप्रमाणेच स्ट्रोब इनपुट आहे पण इथे नॉन इन्वव्हरटेड आणि इन्वव्हरटेड असे दोन्ही प्रकारचे आउटपुट आहेत आपण नॉन इन्वव्हरटेड आउटपुट IC 74153 साठी पाहिले आणि इन्वव्हरटेड आउटपुट IC 74150 पहिले IC 74151 मध्ये दोन्ही वर्जन आहेत तेव्हा तुम्ही तुमच्या गरजे नुसार कुठलाही एक वापरू शकतात आणि आता तुम्हाला हा ट्रूथ टेबल रियलायझ करायचा आहे ज्यामध्ये 0 2 3 6 7 या मीन टर्म आहेत Y FABC Σ m 02367 तर आता तुम्ही कसे करणार या 8 to 1 मल्टिप्लेक्सर साठी हे सिलेक्ट इनपुट आहे आणि हे त्यासंबंधित डाटा इनपुट आहे आणि आता आपल्याला आधीच्या क्लासमध्ये जसे आपण दोन व्हेरिएबल च्या 4 to 1 मल्टिप्लेक्स साठी केले तसेच करायचे आहे तर जिथे मीन टर्म अस्तित्वात आहे तिथे आपण 1 असे लिहू तेव्हा 0 ही मीन टर्म आहे आणि म्हणून आपण इथे D0 1 असे लिहू आणि 1 हि मीन टर्म नाही तेव्हा D1 0 असे लिहू याप्रमाणे 0 2 3 6 7 साठी आपण 1 लिहू आणि उरलेल्या सर्व ठिकाणी 0 लिहू आपण आउटपुट नॉन इन्वव्हरटेड आउटपुट कडून घेत आहोत आणि हे फंक्शन रियलायझ केले आहे अशाप्रकारे आपण आय सी रियलायझ करू शकतो आणि यामुळे आपण असे सांगू शकतो कि मल्टिप्लेक्सर हे युनिव्हर्सल लॉजिक सर्किट म्हणून वापरता येईल याचा काय अर्थ आहे म्हणजेच कुठलेही लॉजिक फंक्शन मल्टिप्लेक्सर वापरून फक्त डेटा इनपुट च्या व्हॅल्यू योग्यप्रकारे ठेवून आपण रियलायझ करू शकतो तुम्हाला माहित आहे 0 आणि 1 ह्या व्हॅल्यू इनपुट साईडला देऊन लॉजिक फंक्शन रियलायझ करू शकतो त्यासाठी तुम्हाला लॉजिक फंक्शन म्हणजेच बुलियन इक्वेशन मध्ये उपस्थित असलेल्या मीन टर्म साठी एक्सपांड करायचे आहे आणि इनपुट द्यायचे आहे तर हे 4 व्हेरिएबल चे उदाहरण आहे जर 4 व्हेरिएबल आहे तर आपल्याला 16 to 1 मल्टिप्लेक्सरची IC 74150 वापरावी लागेल आणि या 16 to 1 मल्टिप्लेक्सरच्या IC 74150 साठी आपल्याला नोंद घ्यावी लागेल की ही IC इन्वव्हरटेड आउटपुट देते तर हे कसे रियलायझ करायचे त्यासाठी एक उदाहरण पाहू तेव्हा हे IC 74150 चे मूळ इक्वेशन खालील प्रमाणे आहे हे आपण आधी पाहिले आहे Y E' D0 E' D1 E' D14 E' ABCD D15' तर इथे इन्वर्जन आहे ज्या बद्दल आपण बोलत आहोत तेव्हा सुरुवातीला आपण E 0 असे करू तरच मल्टिप्लेक्ससिंगचे ऑपरेशन एनेबल होईल नाहीतर नाही तेव्हा हा स्ट्रोब आणि आपल्याला तृथ टेबल रियलायझ करायचा आहे त्यासाठी आपण सिलेक्ट इनपुट ABCD हे इथे असे देऊ आणि या त्या संबंधित असलेल्या पिन नंबर आहेत आणि ट्रूथ टेबल मिन टर्म फॉर्म मध्ये आणि 0 2 3 4 5 8 9 10 11 12 13 15 या मिन टर्म आहेत आता Y हे विशिष्ट फंक्शन आहे आणि हे इन्वर्जन आहे तेव्हा Y' तुम्हाला इथे मिळत आहे तुम्हाला इन्वर्जन दोन्ही बाजूला करावा लागेल तर आता तुमचे Y' आणि Y' A'B'C'D' D0 A'B'C'D D1 ABCD' D14 ABCD D15 हे मल्टिप्लेक्सरर्चे मुळ इक्वेशन आहे तर इथे तुम्ही हे Y रियलायझ करायचा प्रयत्न केला तर त्यासंबंधित Y' काय असेल Y' या टर्म म्हणजेच इथे समाविष्ट नसलेल्या मॅक्स टर्म होय आणि या मिन टर्म आहेत जर तुम्ही Y' फॉर्म मध्ये लिहायचा प्रयत्न केला तर इथे तुम्हाला 1 6 7 आणि 14 आणि अशा टर्म मिळतात तर हे Y आणि हे Y' असे असेल Y FABCD Σ m 02345891011121315 Y' Σ m167 14 या केस मध्ये तुम्ही या इक्वेशन वरून Y' तयार करत आहात तेव्हा तुम्हाला 1 6 7 14 म्हणजेच D1 D6 D7 D14 हे हाय लॉजिक ला आणि उरलेले सर्व ग्राऊंड ला जोडावे लागेल नाहीतर जर तुम्ही सामान्य पणे 0 2 3 4 5 हे जोडत असाल तर तुम्हाला नंतर एक इन्व्हर्टर जोडावा लागेल पण ट्रूथ टेबल मध्ये हे समतुल्य आहे म्हणजेच Y' जिथे 1 आहे तिथे ते 0 असेल आणि जिथे 0 आहे तिथे ते 1 असेल तर तुम्ही अशाप्रकारे Y' रियलायझ करू शकतात जे Y सोबत समतुल्य आहे आणि अशाप्रकारे तुम्हाला इन्वर्तेड आउटपुट मिळाले आहे जे तुमचे हार्डवेयर कमी करते तर आत्तापर्यंत आपण पाहिल्या प्रमाणे रियलायझेशन साठी फंक्शन मध्ये जेवढी व्हेरिएबल ची संख्या असते तेवढेच कंट्रोल इनपुट किंवा सिलेक्ट इनपुट ची गरज असते पण तुम्हाला जर असा प्रॉब्लेम मिळाला जिथे तुम्हाला तीन व्हेरिएबल चे फंक्शन रियलायझ करायचे आहे पण तुमच्याकडे फक्त 4 to 1 मल्टिप्लेक्सर आहेत तर तुम्ही पुढे जाऊ शकतात का हो जर आपण आधीच पाहिलेली एंटर व्हेरिएबल मॅप आधारित मिनिमिझेशन ची संकल्पना वापरली तर हे शक्य आहे तर हे कसे होते हे आपण या उदाहरणाने पाहू तर हा एक ट्रूथ टेबल आपल्याला रियलायझ करायचा आहे तर इथे 1 0 अशा या मुख्य टर्म दाखवल्या आहेत जर हे 2 मल्टिप्लेक्सर वापरून रियलायझ करायचे असेल तर 000 साठी 1 लिहू आणि याच प्रमाणे इतर मीन टर्म साठी लिहू शकतो आणि हे सर्किट रियलायझ करायला 8 to 1 मल्टिप्लेक्सर प्रमाणे फारच सोपे होईल Y FABC Σ m 02367 आता आपल्याकडे 8 to 1 मल्टिप्लेक्सर नाही फक्त 4 to 1 मल्टिप्लेक्सर आहेत तेव्हा आपण हे इनपुट एंटर व्हेरिएबल च्या केस मध्ये मिनिमिझेशन साठी केले होते तसे एकत्र करू तर इथे C हे व्हेरिएबल एंटर व्हेरिएबल आहे जर तुम्हाला आठवत असेल तर इथे आपण अशाप्रकारे जोड्या बनवू येथे A B 0 0 आहे तर जेव्हा A B 0 0 तेव्हा तुम्ही पाहू शकतात की आउटपुट Y हे फक्त इनपुट C चे इन्व्हर्ट आहे आणि म्हणून या केससाठी Y C' असे येईल आणि इतर केससाठी Y 1 Y 0 आणि Y 1 जर तुम्ही अशाच जोड्या घेतल्या तर इथे आउटपुट फक्त एका केससाठी C वर अवलंबून आहे व ते C' आहे आणि आणि इतर केसमध्ये ते C वर अवलंबून नाही तेव्हा 4 to 1 मल्टिप्लेक्सर मध्ये आपण A B सिलेक्ट इनपुट घेऊया इथे हे A B 0 1 साठी 1 0 साठी आणि 1 1 साठी या 3 केसमध्ये आउटपुट Y हे 1 0 1 असे आहे व A B 0 0 साठी ते C' असे आहे तेव्हा अशा प्रकारे तीन व्हेरिएबल चे फंक्शन आपण 4 to 1 मल्टिप्लेक्सर वापरून करू शकतो तर या एक्सरसाइज ची उपयुक्तता आपण 8 to 1 मल्टिप्लेक्सर वापरून चार व्हेरिएबलचे फंक्शन रियलायझ करण्याकडे वाढवू मागच्या उदाहरणात केल्याप्रमाणे एंटर व्हेरिएबल वर आधारित के मॅप चे मिनीमायझेशन करून आपण या ट्रूथ टेबल चे रियलायझेशन आपल्याकडे असलेल्या मल्टिप्लेक्सर प्रमाणे करू तर आता या केसमध्ये चार व्हेरिएबलचे हे Y FABCD Σ m 02345891011121315 असे दुसरे उदाहरण पाहू इथे 0 2 3 4 5 8 9 10 11 12 13 15 या मीन टर्म आहेत तर जसे आपण मागच्या उदाहरणात केले त्याचप्रमाणे या मिनटर्म साठी पुन्हा जोड्या बनवू इथे आपल्याला 8 to 1 मल्टिप्लेक्सर वापरायचे आहे म्हणजेच तिथे 3 सिलेक्ट इनपुट असतील तेव्हा आपण इथे जर A B C 0 0 0 असे असेल तर D 0 आणि D 1 अशा दोन केसेस आहेत आणि यासाठी तेव्हा आउटपुट Y हे D च्या अगदी विरुद्ध आहे म्हणजे Y 1 आणि Y 0 असे मिळते म्हणजेच व्हेरिएबल D इन्व्हर्ट होऊन आउटपुट Y दिसते आणि म्हणून Y D' याचप्रमाणे तुम्ही बाकीच्या उरलेल्या जोडयांसाठी पाहिले तर इथे तुम्हाला 1 1 0 1 1 1आणि D असे मिळते तेव्हा तुम्ही यासंबंधीचे रियलायझेशन IC 74151 वापरून एनेबल 0 सोबत करू शकतात आणि इथे तुम्ही नॉन इन्व्हर्टटिंग आउटपुट घेत आहात म्हणून 0 म्हणजे D' असे होईल आता इथे हा D' आणि 7 साठी म्हणजे A B C 1 1 1 D7 D आणि याच प्रमाणे उरलेल्या D1 D2 D3 D4 D5 व D6 व साठी गरजेप्रमाणे 1 0 लिहून करू शकतात इथे D 1 D 2 D 4 D 5 आणि D 6 हे 1 आहेत व D3 हे 0 आहे हे वापरून सर्किट आणि ट्रूथ टेबल रियलायझ करू शकतात अशाप्रकारे आपण पाहिले की मल्टिप्लेक्सर किती उपयोगी आहेत आणि म्हणूनच त्यांना युनिव्हर्सल लॉजिक सर्किट असे म्हणतात आता आपण या IC 74157 प्रॅक्टिकल मल्टिप्लेक्सर चे काही पैलू पाहू तर हे 74157 मल्टिप्लेक्सर आहे जर मी तुम्हाला विचारले इथे किती आणि कुठले मल्टिप्लेक्सर आहे तर तुम्ही सर्व जन सर्किट कसे तपासणार तर इथे तुम्हाला एक स्ट्रोब इनपुट दिसत आहे आणि हे सर्व इनपुटला कॉमन एकच आहे जर हे 1 असेल तर हे इथे 0 होते आणि त्यामुळे सर्व आउटपुट 0 येतील म्हणून जेव्हा हे स्ट्रोब इनपुट 0 असेल तेव्हाच मल्टिप्लेक्ससिंग ऑपरेशन होईल जे आपण आधीपण शिकलो आहोत तसेच दुसरी गोष्ट इथे आपण पाहू शकतो की एकच सिलेक्ट इनपुट आहे म्हणजेच तुम्हाला इथे 2 to 1 मल्टिप्लेक्सर एकच सिलेक्ट इनपुट सोबत मिळते आणि तुम्ही इथे पाहू शकतात की हा 1 ब्लॉक इथे आहे हा दुसरा ब्लॉक इथे आहे हा अजून एक ब्लॉक इथे आहे आणि अजून एक ब्लॉक इथे पण आहे म्हणजे इथे एकूण चार 2 to 1 मल्टिप्लेक्सर आहेत आणि याला क्वाड म्हणतात 4 हे क्वाड असते आधी आपण ड्यूअल पाहिले आणि आता हे क्वाड तर इथे चार 2 to 1 मल्टिप्लेक्सर एकाच कॉमन सिलेक्ट इनपुट आणि कॉमन स्ट्रोब सोबत आहे हे चांगले समजण्यासाठी मी लॉजिक सर्किट च्या फॉर्म मध्ये लिहितो तुम्ही हे पाहू शकतात मॅन्युफॅक्चरर ने डेटा शीट मध्ये दर्शवल्याप्रमाणे हे A3 ते A0 इथे मी A1 A2 A3 A4 असे दर्शवले आहे ते का त्याचे कारण नंतर सांगतो त्याचप्रमाणे B3 ते B0 हे B1 ते B4 असे दर्शवले आहे इनपुट सारखेच आहे फक्त वेगळे दर्शवले आहे आणि जेव्हा सिलेक्ट इनपुट 0 असते तेव्हा हा सेट सिलेक्ट होतो मुळतः हे अँड ऑर म्हणजेच नॅन्ड नॅन्ड ऑपरेशन आहे हे आपण आधीच्या आठवड्यांमध्ये ही पाहिले आहे म्हणजे अर्थ तोच राहतो जरी तुम्ही रियलायझेशन अँड ऑर वापरून केले किंवा नॅन्ड नॅन्ड वापरून केले तेव्हा हे याच सर्किटचे दुसरे रिप्रेझेंटेशन आहे तर तुम्हाला इथे काय दिसते जेव्हा सिलेक्ट इनपुट 0 आहे तेव्हा आउटपुट Y0 ते Y3 ला A3 ते A0 येते आणि जेव्हा सिलेक्ट इनपुट 1 आहे तेव्हा आउटपुट Y0 ते Y3 ला B3 ते B0 येते तर इथे हे सर्व चार बीट चे सिलेक्शन होते 4 बीट च्या ग्रुपला निबल असे म्हणतात म्हणून याला निबल मल्टिप्लेक्सर असे म्हणतात आणि याचा उपयोग आपण थोडे नंतर सविस्तर पणे बायनरी कोडेड डेसिमल मध्ये पाहू तर डेसिमल नंबर 7 असेल आणि आपल्याला याचा बायनरी कोड पाहिजे आहे तर तुम्ही ते 0111 असे करणार तर हे झिरो बीट हे पहिले बीट हे दुसरे बीट आणि हे तिसरे बीट तर इथे प्रत्येक पोझिशन ला निश्चित असे वजन आहे ते आपण थोडे नंतरच्या आठवड्यामध्ये पाहू आणि जर आपल्याला 9 दाखवायचा आहे तर ते आपण 1001 असे दाखवू तर हे अशाप्रकारे दर्शवले आहे जर तुम्हाला 7 किंवा 9 या दोन नंबर पैकी एक नंबर आउटपुट ला काही अटीवरून पाहिजे असेल तर आपल्याला 4 बीटचा ग्रुप लागेल तर इथे एकतर 7 साठी किंवा 9 साठी हा पूर्ण चार बीटचा ग्रुप येतो आणि त्यानुसार तिथे काही दाखवले जाईल किंवा अजून काही होते त्याबद्दल आपण नंतर चर्चा करू तर आपण हे अशाप्रकारे निबल मल्टिप्लेक्सर वापरून केले इथे आपण 4 bit सिलेक्ट केले आणि जर आपल्याला 4 बीट पेक्षा जास्त बीट सिलेक्ट करायचे असतील तर अजून एक सर्किट आपल्याला लागेल आणि त्या संबंधित सर्किट तुम्ही इथे पाहू शकतात निबल मल्टिप्लेक्सर मध्ये अशाप्रकारे बरेच युनिट एकाच वेळी डाटा पाठवण्याचा प्रयत्न करत असतात तर हा एक ब्लॉक निबल मल्टिप्लेक्सर आणि हे दुसरे निबल मल्टिप्लेक्सर आणि दोन्ही निबल मल्टिप्लेक्सर या कॉमन लाईन वर सिलेक्शन नुसार डाटा पाठवतात तर इथे हे सिलेक्ट इनपुट आणि हा स्ट्रोब म्हणजे इथे या सर्व केसेस आहेत तर त्या संबंधित व्हॅल्यू नुसार या दोन इनपुट पैकी एक सेट आऊटपुटला जाईल आता जर या एकाच कॉमन लाईन वर सर्व इनपुट डाटा पाठवण्याचा प्रयत्न करत असतील तर डाटा चुकण्याचा संभव आहे कारण या चार लाईन समजा एक आणि त्याचवेळी दुसरे समजा 0 पाठवत असेल तर तिथे समस्या येऊ शकते आणि म्हणूनच जेव्हा एक सेट डेटा पाठवत आहे तेव्हा दुसऱ्याने पाठवता कामा नये तसेच इतरही व्हॅल्यू म्हणजे सर्किट कडून इलेक्ट्रिकल एनर्जी सुद्धा घेतली नाही पाहिजे म्हणजेच हे इलेक्ट्रिकली इन्सुलेटेड राहिले पाहिजे आणि यालाच हाय एम्पिडन्स असे म्हणतात तेव्हा ट्राय स्टेटेऍड आउटपुट पाहण्यापूर्वी आपण हाय एम्पिडन्स ची चर्चा केली तर हे ट्राय स्टेटेऍड आउटपुट जेव्हा आपण ग्रुप मध्ये बीट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवतो तेव्हा फार उपयोगी असते आधी आपण IC 74157 निबल मल्टिप्लेक्सर पाहिले आता IC 74257 हे पण निबल मल्टिप्लेक्सर आहे पण इथे हे एक जास्तीचे इनपुट आउटपुट एनेबल असे दिसत आहे तर हे आउटपुट एनेबल काय करते तर हे आउटपुट ला ट्रायस्टेट करते म्हणजे जर हे 1 असेल तर कशाचाही विचार न करता आउटपुट हाय एम्पिडन्स ला जाते तेव्हा आउटपुट काहीच पाठवतही नाही तसेच बाहेरून जोडलेली सर्किट कडून सुद्धा काहीच घेत नाही हे जेव्हा 0 असते तेव्हाच आउटपुट मल्टिप्लेक्ससिंग ऑपरेशन म्हणजे निबल मल्टिप्लेक्सर म्हणून काम करते तर हे स्ट्रोब पेक्षा वेगळे आहे हे लक्षात घ्या स्ट्रोब काय करते तर आउटपुट इन्व्हर्टरटेड inverted0 की नॉन इन्व्हर्टरटेड जोडले आहे त्यानुसार सर्व 1 किंवा सर्व 0 आउटपुटला करते पण याचि काही व्हॅल्यू ही हाय एम्पिडन्स नसते आणि त्यामुळे जर कॉमन लाईन असेल तर डेटा चुकू शकतो इथे ट्राय स्टेट मध्ये हे 1 फक्त हाय एम्पिडन्स असते असे लक्षात ठेवा तर यासोबत आपण मल्टिप्लेक्सरची चर्चा संपवू आपण काय पाहिले जेव्हा मल्टिप्लेक्सरचे स्ट्रोब कंट्रोल इन पुट ऍक्टिव्हेट नसते तेव्हा आउटपुट इन्व्हर्टरटेड inverted0 की नॉन इन्व्हर्टरटेड ला जोडले आहे त्यानुसार सर्व आउटपुट 1 किंवा सर्व आउटपुट 0 असते आणि जेव्हा ते ऍक्टिव्हेटड असते तेव्हा मल्टिप्लेक्सरचे मल्टिप्लेक्ससिंग ऑपरेशन होते मल्टिप्लेक्सर युनिव्हर्सल लॉजिक सर्किट म्हणून वापरता येते जेव्हा एंटर व्हेरिएबल ची संकल्पना समोर येते तेव्हा आपण लॉजिक फंक्शन मिळविण्यासाठी लोवर ऑर्डर मल्टिप्लेक्सर वापरू शकतो ट्राय स्टेटेऍड आउटपुट मल्टिप्लेक्सरमध्ये जास्तीचे कंट्रोल इनपुट असते जे आउटपुट हाय एम्पिडन्स ला नेते आणि ग्रुप वर आधारित बायनरी ऑपरेशन हवे असेल तर निबल मल्टिप्लेक्सर उपयोगी ठरते धन्यवाद